सर्वांना नमस्कार या आठवड्यात आम्ही शिफ्ट रजिस्टरवर चर्चा सुरू केली आहे तर शेवटच्या वर्गात आपण रजिस्टरसाठी समांतर आत समांतर बाहेर पर्याय तसेच क्रमशः आत क्रमशः बाहेर पाहिले आहे ठीक तर आजच्या वर्गात आपण क्रमशः आत समांतर बाहेर एसआयपीओ आणि समांतर आत क्रमशः बाहेर पीआयएसओ कसे वापरतात आणि ते कसे दिसतात आणि युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर देखील बघा तर आज आपण यावर चर्चा करणार आहोत तर आम्ही आयसी पॅकेजेस आयसी 74164 मध्ये वापरल्या जाणार्या प्रॅक्टिकल सर्किटसह प्रारंभ करतो जी क्रमशः आत समांतर बाहेर शिफ्ट रजिस्टर आहे रजिस्टर हा फ्लिप फ्लॉपचा एक गट आहे जो आपण यापूर्वी पाहिलेल्या बायनरी माहिती संचयित करतो आणि जर तो एका फ्लिप फ्लॉपमधून दुसर्याकडे जिथे इनपुट बनविला जातो तेथे शिफ्टिंग पर्याय वापरतो एखाद्याचे आउटपुट दुसर्याचे इनपुट म्हणून बनविले जाते शिफ्ट रजिस्टर ऑपरेशन आहे जर आपण या सर्किटवर नजर टाकली तर ते 14 पिन पॅकेज आहे तर आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 आहे म्हणून 8 फ्लिप फ्लॉप तर समांतरात 8 अनुक्रमांक म्हणून या QA ते QH A B C D E F G H इतके 8 आउटपुट आहेत म्हणून हे आपल्याला पाहिजे तितक्या वेळा वाचू शकते विध्वंसक वाचनासारखे काहीही नाही आणि जिथे जिथे क्रमशः होते तेथे - क्रमशः मधून वाचणे तेथे आहे आणि हे आहे परंतु डेटा क्रमशः आत द्वारे अनुक्रमे लिहिलेला आहे तर एकामध्ये तुम्ही पाहता की ही दोन निविष्ठा आहेत म्हणून त्यापैकी एक आपण बी इनपुट म्हणून विचार करू शकता तर हे कमी आहे तर हे विशिष्ट इनपुट येथे नेहमीच कमी असेल तर एस इनपुट आम्हाला नेहमीच कमी मिळते आणि आर ही नेहमीच आर ची इन्व्हर्टेड आवृत्ती असते तर अशाप्रकारे आम्ही नेहमी डेटा संचयित करतो प्रभावीपणे हे एक डी फ्लिप फ्लॉप आहे त्यापैकी दोन एसआर फ्लिप फ्लॉप आहेत आम्हाला डी फ्लिप फ्लॉपमध्ये रूपांतरित करण्यासाठी आम्हाला अतिरिक्त इनव्हर्टरची आवश्यकता नाही आहेच नाही कारण थेट आम्ही कनेक्ट करू शकतो आणि नंतर अंतर्गतरित्या आणि आम्हाला शिफ्ट रजिस्टर क्रिया पार पाडता येईल तर ए येथे आहे जिथे बी 1 आहे ते कंट्रोल इनपुट 1 असे म्हणू ए ए ची काही मूल्य असेल तर आपण ए तून जाणार असलेल्या फ्लिप फ्लॉपचा गट असलेल्या रजिस्टरमध्ये इच्छित डेटा ठेवू आणि घड्याळ ट्रिगरद्वारे त्या फ्लिप फ्लॉपवर पोहोचेल आणि हे ए आणि बी त्यांच्या भूमिकेत बदल घडवून आणू शकतील एक नियंत्रण इनपुट बनू शकतो दुसरा डेटा इनपुट बनू शकतो आणि आम्हाला एसिन्क्रॉनस रीसेट मिळाला आहे जो सक्रिय आणि सामान्य आहे हे कसे कार्य करते आणि सर्व सामान्य घड्याळ देखील आम्ही सांगू तर सर्किटचे असेच वागणे आहे आणि आता आपण हे समजू शकता की ही एक सीरियल इन असताना त्यापैकी एकाद्वारे आणि आपण क्यूएचद्वारे समांतर डेटा आउटपुट व्यतिरिक्त अन्य डेटा वाचू शकता कारण ते सिरीयल डेटा देखील आहे शिफ्ट रजिस्टर म्हणून आंतरिकरित्या जोडलेले आहे एक दुसर्याला आहार देत आहे म्हणून जर आपण घड्याळ चालू ठेवले तर जे जे QH आहे ते त्वरित उपलब्ध होईल त्यानंतर क्यूजी येथे उपलब्ध होईल नंतर आणखी एक घड्याळ क्यूएफ उपलब्ध होईल दुसर्या घड्याळा नंतर क्यूई येथे उपलब्ध होईल ठीक तर त्या मार्गाने आपण हे सर्व घड्याळाच्या चालनामुळे वाचू शकता परंतु त्यास जास्त घड्याळे आवश्यक असतील आणि आपल्याकडे आधीपासूनच समांतर वाचन करण्याचा पर्याय आहे परंतु हे जाणून घेण्यासाठी की क्यूएच द्वारे क्रमशः वाचणे देखील शक्य आहे ठीक आहे तर या विशिष्ट आयसीमध्ये हे क्रमशः आणि अतुल्यकालिक रीसेट कसे कार्य करते ते पाहू तर आपण येथे एक उदाहरण दिले आहे तर हे तुमचे स्पष्ट आहे बरोबर म्हणून जेव्हा जेव्हा हे एसिन्क्रोनस रीसेट होते तेव्हा जेव्हा आपण हे साफ करता तेव्हा ते सर्व रीसेट होईल तर घड्याळ येथून चालू होईल आणि घड्याळाच्या प्रत्येक सकारात्मक काठावरघड्याळाची प्रत्येक सकारात्मक धार एज आपण सत्य सारणीवरून पाहू शकता ही एक सकारात्मक धार एज आहे आणि ही सकारात्मक धार एज देखील सर्किटवरून आपण पाहू शकता त्यामुळे घडाळ्याच्या प्रत्येक सकारात्मक एज ला ट्रिगर मिळत आहे ठीक पणतुम्हाला जोपर्यंत माहीत आहे की बआहे0 आम्ही विचार करू बी म्हणून नियंत्रण इनपुटनंतर समजा A उच्च आहे जेउत्पादनाला हस्तांतरित होत नाही तर या सकारात्मक किनार्यावर जे काही मूल्य आहे ते समान राहील जेणेकरुन कोणताही बदल होणार नाही जेव्हा बी उच्च होईल तेव्हा नियंत्रण इनपुट उच्च होईल ए मधील काहीही बदल जे एकामागून एक नंतर फ्लिप फ्लॉपवर जाऊ शकतात तर आपण पाहू शकता की ही एक चांगली धार आहे आणि जेव्हा आपल्याला कळते की घड्याळ बनले आहे तेव्हा कंट्रोल इनपुट बी उच्च झाले आहे आणि या काठावर येथे मूल्य ए साठी 0 आहे तर क्यूए 0 मिळेल जे तेच आहे आला आहे तर पुढचा घड्याळ ट्रिगर पुन्हा हे घड्याळ ट्रिगर होण्यापूर्वी पुन्हा ए 0 असेल तर क्यूए 0 मिळेल आणि या घड्याळाच्या ट्रिगरपूर्वी तुम्हाला ते मूल्य 1 असल्याचे दिसेल तर त्या घड्याळाचा ट्रिगर क्यूए 1 झाल्यानंतर 1 आहे ते ठीक आहे का तर त्याचप्रमाणे येथे हे 1 होते आणि घड्याळ ट्रिगर करण्यापूर्वी आपण 0 असल्याचे दर्शविले आहे म्हणून ते 0 होते हे घड्याळ ट्रिगर करण्यापूर्वी हे 1 आहे त्यानंतर ते सर्व 0 आहे म्हणून सर्व 0 आहेत म्हणूनच हे आपल्याला पुढील माहितीपर्यंत असेच दिसेल अन्यथा रीसेट येईल 0 आहे तिथे आहे रीसेट येतो तत्काळ घड्याळाच्या ट्रिगरची पर्वा न करता एसिन्क्रॉनस रीसेट येते आपण घड्याळाचे ट्रिगर येथे परत येताना पुन्हा येथे आले होते येथे परंतु तो त्वरित होतो 0 हा प्रभाव फारसा उच्चारला जात नाही परंतु इतर प्रकरणांमध्येही ते दिसून येईल आता QB चे काय होते तर क्यूए दिले जाते क्यूचे आउटपुट आपल्याला माहित आहे ए चे बी चे इनपुट म्हणून दिले जाते तर हे 1 पर्यंत हे 0 0 आहे तर 1 येथे येईल 1 येथे येईल 0 येथे येईल आणि 1 येथे येईल हे ठीक आहे तर अशाप्रकारे हे पुढे जाईल आणि शेवटी आपण पाहू शकता की QE साठी ही 1101 आहे आणि त्या नंतर क्यूएफ 1100 बनते आणि हे 1 1 होते आणि हे असिंक्रोनस रीसेट नसल्यास आपल्याला 0 आणि 1 माहित असू शकते आणि त्याचप्रमाणे या एकासाठी म्हणून जेव्हा जेव्हा हे एसिन्क्रोनस रीसेट होते तेव्हा ते सर्व 0 होते त्यानंतर जेव्हा घड्याळ ट्रिगर असे येते तेव्हा रीसेट हलविली जाते जेवढी रीसेट केली जाते तोपर्यंत ही ओळ 0 राहील ठीक रीसेट हलविल्यानंतर ती होईल आपणास माहित आहे निष्क्रिय होते योग्य झाले आहे हे उच्च झाले आहे म्हणून पुढील घड्याळ ट्रिगर येथे आहे तर या घड्याळाच्या ट्रिगरवर या घड्याळाच्या ट्रिगरवर सर्व इनपुट 0 आहेत बरोबर जेणेकरून आउटपुट 0 आहेत हे ठीक आहे तर सीरियल डेटा इन येतो आणि आपण QA पासून क्यूएच पर्यंत समांतर थेट वाचू शकता आणि सत्य सारणीमध्ये देखील असे म्हटले आहे की जे काही मूल्य आहे ते Qxn प्रमाणे आहे तर QB QA सह मागील मूल्य घेते घड्याळ ट्रिगर QH शेवटचे घड्याळ ट्रिगर करण्यापूर्वी QG चे मागील मूल्य घेते जे काही मूल्य होते ते घेतले जाते तर या प्रकारे सत्य सारणी वाचणे आणि संबंधित टाइमिंग आकृती अशा प्रकारे दिसून येईल आणि असिंक्रोनस रीसेट कसे कार्य करते ते देखील आपल्याला समजते आता इतर प्रकार पाहू समांतर आत क्रमशः बाहेर तर पुन्हा आम्ही प्रत्यक्ष सर्किट प्रॅक्टिकल सर्किट वापरतो जी आयसी 74116 वापरात आहे त्यामुळे तुम्ही जे पाहत आहात ते हळू हळू गुंतागुंतीचे दिसत आहे प्रथम एक समांतर आत समांतर बाहेर आहे परंतु नंतर आपण ते पहा कारण हे थोडेसे अतिरिक्त नियंत्रण ऑपरेशन प्रदान करते मग ते काय आहे तर जर आपण या विशिष्ट ब्लॉककडे पाहिले तर येथे एक इन्व्हर्टर आहे आणि तिथे एक इन्व्हर्टर आहे तर जर आपण त्यांना मूलभूतपणे एकत्र ठेवले तर आपल्याकडे एक एसओपी प्राप्ती आहे तर ही एसओपी प्राप्ती आपण एसए कडे पहा तर ही येथे स्थलांतर येथे करा क्रमशः आतसह अँडड आहे हे आपले क्रमशः आत आहे तुम्हाला ते मिळेल का तर क्रमशः आत विचारात घेऊन येथे क्रमशः आतसह अँडड स्थलांतर करा ही शिफ्ट त्यातील लोड भागाबद्दल विसरून जा ठीक आहे आणि मग प्राइम शिफ्ट म्हणजे हे येथे येत आहे इन्व्हर्टर ए सह अँडड तो भाग समजला जातो तर याचा अर्थ काय आहे Serialin Shift' A जेव्हा घड्याळाचा ट्रिगर येतोजेव्हा येथे घड्याळाचा ट्रिगर एस फ्लिप फ्लॉपच्या इनपुटवर येतोयेथे एस आर फ्लिप फ्लॉप होईल आणि आर नुकताच एसचा उलटा प्रवाह घेत आहे जर शिफ्ट 1 सीरियल इन च्या बरोबरीने असेल तर एसए चे इनपुट म्हणून जाईल आणि जर शिफ्ट 0 इतकी 0 बार इतकी असेल तर ही 1 आहे तर ए एसए इनपुट म्हणून जाईल हे स्पष्ट आहे का हा भाग तुम्हाला समजला आहे तर याचा अर्थ असा की शिफ्टसह क्लॉक ट्रिगर 1 बरोबर असेल तर सिरियल इन येथे येईल आणि शिफ्ट 0 च्या व्हॅल्यू ए ला लोड होईल आता फ्लिप फ्लॉप बी वर या म्हणजे हे एसबी आहे ठीक तर त्याच्या इनपुटवर काय होत आहे जेव्हा जेव्हा हे 1 असेल तेव्हा शिफ्ट होईल ही शिफ्ट 1 च्या बरोबरीने असेल तर ही गोष्ट ठीक आहे तर मग क्यूए येत आहे क्यूए एसए च्या इनपुटवर येत आहे आणि जेव्हा शिफ्ट 0 च्या बरोबरीने असेल बी एसए च्या इनपुटवर येईल QA Shift' B तर याचा अर्थ काय आहे जे काही क्यूए चे आउटपुट होते क्लोक ट्रिगर नंतर क्यूबीचे आउटपुट झाले तर ते शिफ्ट होत आहे A ची मूल्य B वर बदलली जाईल ओके फ्लिप फ्लॉप A ची मूल्य फ्लिप फ्लॉप B मध्ये बदलली जाईल हे ठीक आहे का आणि जर शिफ्ट 0 च्या बरोबरीने असेल तर हे तेथे असलेल्या बी समांतर मध्ये लोड होत आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता हे ठीक आहे तर हे समांतर इन सीरियल आउट आहे आणि सिरियल आउट येत आहे आपण शेवटी घेत आहात क्यूएच ठीक आहे तर आपण फक्त लोड करून हे इनपुट कंट्रोल 0 इनपुट आणि नंतर ते वाचण्यासाठी समांतर इन लिहू शकता कारण तेथे समांतर आऊट उपलब्ध नाही कारण तेथे 8 फ्लिप फ्लॉप आहेत तर आपल्याला आणखी 8 आवश्यक असतील तेथे नसलेले आउटपुट पिन तर आपणास हे येथून वाचले पाहिजे घड्याळ ट्रिगर करुन जे विनाशक ठरेल परंतु आपल्याकडे आधी सामायिक केलेली चर्चा केलेली अभिप्राय आणि इतर यंत्रणा असल्यास ती विना विनाशकारी वाचन असेल बरं आहे का हे कसे कार्य करते हे आपल्याला माहिती झाले SH Shift H आता आपण युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर असे म्हणतात हे आम्ही आपल्याला पाहिले आहे 4 वाण समांतर इन समांतर आउट आहे तर हे एक आहे नंतर शेवटच्या वर्गात क्रमशः आत क्रमशः बाहेर आणि आजच्या वर्गात क्रमशः आत समांतर बाहेर आणि समांतर आत क्रमशः बाहेर ठीक तर युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टरमध्ये आपल्याकडे हे सर्व पर्याय उपलब्ध आहेत आणि अर्थातच जेव्हा तुम्ही हे सर्व पर्याय उपलब्ध कराल तेव्हा विशिष्ट पॅकेजमध्ये आपण हाताळू शकत असलेल्या बिट्सची संख्येचा त्याग करू शकता तर हा त्याचा आणखी एक भाग आहे परंतु आपणास एखादे बहुमुखी उपकरणे आवश्यक असल्यास जे कोणतेही भिन्न कामे करण्याची कृती शिफ्ट उजवीकडे शिफ्ट डावीकडे आणि त्या सर्व गोष्टी करू शकेल या संबंधात आपण युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टरमध्ये डावे शिफ्ट आणि उजवे शिफ्ट दोन्ही ऑफर करतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे म्हणजेच डेटामध्ये डावीकडील स्थलांतर असू शकते याचा अर्थ असा की जर हे ए बी सी डी असेल तर फ्लिप फ्लॉपचे आयोजन केले जाते तर डेटा क्यूडी नंतर क्यूसी क्यूबी आणि क्यूएवर येऊ शकतो ज्यायोगे हे घड्याळाने स्थानांतरित केले जाऊ शकते किंवा याला उजवीकडे स्थलांतर असू शकते डेटा क्यूएवर येत आहे आणि मग क्यूए आहे क्यूबीकडे जाईल नंतर क्यूसी आणि क्यूडी येथे आहे ते ठिक आहे तर युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टरमध्ये ही दुभाषिक शिफ्ट आहे चला पुन्हा एक व्यावहारिक सर्किट पाहूया जे आपल्याला कसे कार्य करते हे समजण्यास मदत करते आणि आपण आतल्या सर्किटरीकडेही पाहू तर तुम्ही हे पाहू शकता की हे आयसी 74194 आहे त्याला एस 1 आणि एस 0 हे दोन नियंत्रण इनपुट मिळाले आहेत एक नाही पूर्वीचे शिफ्ट लोड येथे केवळ एक नियंत्रण इनपुट आहे तर या दोन कंट्रोल इनपुट त्या दरम्यानचे 4 संभाव्य पर्याय उपलब्ध आहेत 00 01 10 आणि 11 तर 00 साठी आम्ही काही ऑपरेशनची अपेक्षा करतो 01 दुसरे काहीतरी 10 आणि 11 आणि हे या सत्य टेबलमध्ये दर्शविले गेले आहे पुढील स्लाइडमध्ये आपल्याकडे अधिक कॉम्पॅक्ट आणि समजण्यास सुलभ अशी आवृत्ती आहे ज्याबद्दल मी लवकरच चर्चा करेन मग तिथे आणखी काय आहे समांतर इन आणि समांतर बाहेर आपण पाहू शकता की हे समांतर बाहेर आहे कारण तो पर्याय देखील उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे हे सार्वत्रिक शिफ्ट रजिस्टर आहे सर्व गोष्टीं शक्य नंतर डावी अनुक्रमांक इनपुट शिफ्ट करा आणि नंतर उजवी अनुक्रमांक इनपुट शिफ्ट करा दोन्ही गोष्टी असणे आवश्यक आहे यात द्विपक्षीय शिफ्ट असू शकतो आणि त्याखेरीज आपल्याला घड्याळ आणि अतुल्यकालिक रीसेट सक्रिय कमी क्लिअर आणि नक्कीच Vcc आणि ग्राउंड मिळाले आहे आणि ते एक 16 पिन पॅकेज आहे ते ठीक आहे ना तर मग आपण सर्किट पाहू आणि कॉम्पॅक्ट पद्धतीने सत्य टेबल कसे दिसते ते पाहू तर एस 1 एस नॉट 00 आहे नंतर कोणताही बदल नाही कोणताही बदल म्हणजे जे काही मूल्य असेल ते तेच असेल 01 असल्यास ती उजवी शिफ्ट असेल 10 ही डावी शिफ्ट असेल आणि 11 समांतर भार असेल कारण समांतर इन हे शक्य आहे आणि समांतर आउट नेहमीच असते कारण आपण QA QB QC QD आउटपुट तिथे पाहिले आहेत अशा प्रकारे कंट्रोल इनपुट सर्किटमध्ये खेळतात तर आम्ही या सर्किटवर पाहतो की सर्व 4 बिट्स दर्शविलेले नाहीत दोन वन्स दर्शविले आहेत परंतु त्यावरून हे समजेल की ते कसे कार्य करते तर आपण ज्या पद्धतीने हे दुसरे शिफ्ट रजिस्टर केले आहे दुसरे आयसी जर आपण हे आउटपुट पाहिले तर हा तुमचा NOR आहे तिथे एक बबल आहे एक बबल आहे इतका प्रभावीपणे तो एक AND OR SOP आहे जो तुम्हाला माहिती आहे आपण येथे पाहत आहात याची जाणीव आणि जर तुम्ही ए साठी बुलियन समीकरण स्वरूपात लिहायचा प्रयत्न केला तर हा तुमचा क्यूए आहे तर हा फ्लिप फ्लॉप ए आहे SA S1' QA S1' SRSER S1 QB S1 S0 A तर हे असे दिसेल तर जर आपण या मार्गाने पाहिले तर तर एस 1 प्राइम एस नॉट प्राइम तर एस 1 येथे आहे तर एस 1 प्राइम ही आहे ही ओळ एस 1 प्राइम आहे आणि एस नॉट प्राइम आहे तर ही ओळ एस नॉट प्राइम आहे आणि हा तुमचा क्यूए आहे तर ही एस 1 एस नॉट प्राइम आहे ही एस 1 प्राइम आहे आणि हा तुमचा क्यूए आहे हे 3 इनपुट आहे तर हेच तुम्हाला AND आऊटपुट मिळेल जे उर्वरित इनपुटसह ORड ओआरड दिले आहे त्याचप्रमाणे एस 1 प्राइम आणि एस नॉट आपण पाहू शकता हा आपला एस 1 प्राइम आहे जो आपल्याला येथून ड्रॉपडाउन आहे आणि एस नॉट येथे दोन इन्व्हर्टर आहेत तर हे एस नॉट आहे आणिहेक्रमशः आत सह ANDएड आहे स्थलांतर उजवीकडे क्रमशः आतमध्येआणि नंतर S1आहे1 आणि एस नॉटआहे0 ठीकएसनॉट आहे0 त्यामुळे याबाबतीततेघडतेआहे S1हे येथे 1 आहेएसनॉट हे 0 आहेयाप्रकरणात हे दोन गुणआहेइथे खाली येत आहे हेआहेहेANDगेट आहे आम्ही जे बोलत आहेतठीक त्यामुळेयामध्येहे इनपुटमागील स्टेज मधून येत आहे तरहेआहे QAयाचामागील टप्पा QB म्हणून आहेतर ते क्यूबी मधून येत आहे आणि शेवटी येथे S1 आणि S0 दोन्ही 1आहे तर हे प्रकरणआहेहे ANDगेट आहेतरया प्रकरणात Aइथे येत आहे हे स्पष्ट आहे का तर एसए साठी हे घडत असल्यास एस साठी आपण पहात असलेली दुसरी घटना स्वयं लोडिंग आहे त्याचे मागील मूल्य लोड केले आहे म्हणून ते आहे तेथे कोणतेही प्रकरणात बदल नाही तर एस 1 आणि एस 0 हे दोघेही 00 आहेत दुसरे प्रकरण उजवीकडे शिफ्ट होईल SD S1' QD S1' QC S1 SLSER S1 D तर यापूर्वी तो क्रमशः आत होता या प्रकरणात हे क्यूसी असेल हे राईट शिफ्ट वरून येत आहे तर क्यूसी हे याचे एक इनपुट असेल आणि एस 1 साठी 1 होते आणि एस नॉट साठी 0 होते हे येथे क्यूबी होते तर हे क्यूबीकडून डावे शिफ्ट ऑपरेशन आहे ते क्यूएकडे येत आहे आता या नंतर कोणतेही इतर फ्लिप फ्लॉप नाही नंतर मुळात आपणास आयसी मधे डावीकडील शिफ्ट साठी असलेल्या सीरियल डेटाचा विचार करावा लागेल येथेच हे जोडलेले आहे आणि शेवटी जेव्हा ते दोघे 1 आहेत डी थेट लोड होत आहे समांतर भार आहे ते ठीक आहे का तर योग्य मूल्यांसह उर्वरित प्रकरणांमध्ये हे पुन्हा तयार केले गेले आहे इतर गोष्टी समान आहेत आणि हे एसिन्क्रोनस साफ आहे आणि घड्याळ या सर्वांसाठी सामान्य आहे तर आता आम्हाला हे समजले आहे की हे युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर कसे कार्य करते परंतु एक आयसी जे बहुतेक वेळा लॅबमध्ये वापरला जातो तो आयसी 7495 किंवा 7495 ए आहे आम्ही आत्तापर्यंत चर्चा केलेल्या पूर्वीच्या अंगभूत वस्तूंकडे लक्ष दिल्यास हे सार्वत्रिक शिफ्ट रजिस्टर नाही परंतु आम्ही बाह्य कनेक्शनद्वारे सार्वत्रिक शिफ्ट रजिस्टरसारखे कार्य करू शकतो हा बर्याचदा लॅबमध्ये वापरला जात असल्याने आणि म्हणून मी घेतला आहे चर्चेचा विषय म्हणून याचा विचार केला तर ते प्रत्यक्षात कसे दिसते ते पाहूया आणि म्हणून हा एक 14 पिन आयसी आहे तर 4 बिट माहिती संग्रहित केली जाऊ शकते तर ए बी सी डी समांतर इन आहे आणि क्यूए क्यूबी क्यूसी आणि क्यूडी ही समांतर आउटपुट आहेत जी आपण पाहू शकता आणि येथे आपल्याला एक नियंत्रण इनपुट मोड नियंत्रण मिळाले आहे तर जेव्हा मोड 1 च्या बरोबरीने समांतर भार असेल आणि जेव्हा मोड 0 च्या बरोबर असेल तर ती उजवी शिफ्ट असेल तर हे कॉन्फिगर केले गेले आहे आणि आपण येथे एक किंवा दोन घड्याळे पाहू शकता की तिथे एक घड्याळ तेथे उजवीकडील शिफ्टसाठी आहे येथे इतर घड्याळ आपल्याला कंस लोडच्या डावीकडील शिफ्ट असे लिहिले आहे तर इतर घड्याळ प्रत्यक्षात या समांतर लोडसाठी वापरले जाते जे डाव्या शिफ्ट ऑपरेशनसाठी देखील वापरले जाऊ शकते तर मग ती डावी शिफ्ट जी अंगभूत नसलेली आहे ती कशी पूर्ण करावी ते पाहू मुळात हे तिथे आहे आणि आता आपण सर्किटकडे पाहतो तर हे पुन्हा एसआर फ्लिप फ्लॉपद्वारे बनवले गेले आहे आणि म्हणूनच हे मोड कंट्रोल आहे हे सीरियल इनपुट आहे आणि जर आपण त्यापैकी एखाद्यास येथे पाहिले तर तर जेव्हा मोड 1 च्या बरोबर असेल तर 1 येथे येईल तर हे आपले 1 आहे हे 1 आहे हे 0 आहे तर आणखी एक इन्व्हर्टर आहे तर हे 1 आहे तर हा विभाजन हा AND गेट आता सक्रिय आहे अन्य AND गेट इनपुट 0 असेल तर हे 0 असेल तर हे पुन्हा एसओपी प्रकारची आहे कारण दोन बबल्स आहेत दोन NOT गेट आहेत तर ही AND OR SOP प्राप्ती आहे तर त्यावेळी हे 1 आणि D आहे तर डी इनपुट म्हणून येईल तर हे समांतर लोड आहे जे दुसर्या बाबतीत आहे जेव्हा आपला मोड 0 बरोबर असतो मोड 0 असतो तर आपण पाहू शकता की हा आपला 1 आहे आणि हा तुमचा 0 आहे तर हे AND गेट आउटपुट 0 असेल आणि हे आहे हा AND गेट दुसरा AND गेट हे येथून या इनव्हर्टर आउटपुटवरून घेण्यात आले आहे तर हा तुमचा 1 आहे आणि त्यावेळी QC येथे येत आहे तर हे QC आहे तर QC येथे संपेल तर QC आउटपुट QD वर जाईल तर मुळात ते एक क्यूसी आहे क्यूडीला जात आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही इतरांकडे पाहिले तर क्यूबी ते क्यूसी क्यूए ते क्यूबीकडे जाईल आणि क्यूएसाठी सिरियल इनपुट असेल तर हे सिरीयल इनपुट इन मोडच्या बरोबर 0 आहे तर हे 1 आहे ठीक आहे बरोबर तर हे तुमचे राइट शिफ्ट ऑपरेशन आहे आणि त्या वेळी मोड 0 च्या बरोबरीने असेल तर मोड 0 च्या बरोबरीने असेल तर आपण हे पाहू शकता की हे घड्याळ विस्कळीत आहे हे घड्याळ विस्कळीत आहे त्यावेळी हे 1 आहे म्हणून हे घड्याळ उजवीकडे शिफ्ट घड्याळ आहे कार्यशील आहे म्हणून उजवे शिफ्ट घड्याळ कार्यरत आहे आणि जेव्हा मोड 1 च्या बरोबरीने असेल तर मोड 1 बरोबर असेल तर हे 0 आहे तर हे 0 आहे तर ही राईट शिफ्ट घड्याळ नॉनफंक्शनल आहे तर त्यावेळी हे 1 आहे म्हणून तथाकथित डावी शिफ्ट किंवा समांतर लोड घड्याळ म्हणतात तर आत्ता आपण फक्त समांतर भार पाहिला आहे त्यातील डाव्या स्थलांतराच्या भागाबद्दल काळजी करू नका तर या घड्याळाच्या ट्रिगरवर ते या घड्याळाद्वारे फक्त समांतर लोड करीत आहेत हे ठीक आहे का आता आपण हा लोकप्रिय आयसी 7495 पाहू या डाव्या शिफ्टसाठी देखील याचा कसा वापर करता येईल तर यासाठी आम्हाला बाह्य वायरिंगची आवश्यकता आहे तर बाह्य वायरिंग कसे केले जाते तर तुम्ही ही गोष्ट पाहता ही बाह्य वायर आहे तर क्यूडी क्यूडी कनेक्ट केलेला आहे हे वायर येथे जात आहे ते येथे येत आहे आणि नंतर सी येथे इनपुट म्हणून येथे आहे तर सी ऐवजी सी आउटपुट समांतर लोड हे इनपुट आहे समांतर लोड इनपुट त्यांचे सी क्यूसी होते आता क्यूडी आउटपुट सी च्या इनपुट प्रमाणे कनेक्ट केले आहे बाहेरून तुम्ही ही वायर कनेक्ट करा तसेच क्यूसी बी इनपुटशी जोडलेले आहे तर फ्लिप फ्लॉपसाठी समांतर लोड इनपुट आहे तर बी तर क्यूबी एला जोडलेले आहे आणि क्यूए तेथे अंतिम आउटपुट म्हणून आहे तर सीरियल डेटा डीद्वारे येईल आणि सिरियल डेटा आऊटपुट क्यूएमार्फत असेल ठीक आहे तर हे कसे घडत आहे तर आपण आधीपासून पाहिलेला मोड कंट्रोल पार्ट तर मुळात जेव्हा ते 1 असते जेव्हा ते 1 आहे तेव्हा हे फ्लिप फ्लॉप फ्लॉपवर हा AND गेट हे AND गेट हे AND गेट हे AND गेट तर ते सक्रिय आहेत आणि इतर AND गेट्स हे आउटपुट सर्व 0 आहेत हे आउटपुट सर्व 0 आहेत कारण ते येथून येत आहे आणि हे आपले 1 आहे तर त्या वेळी या विशिष्ट घड्याळावर डावीकडील शिफ्ट क्लॉक म्हणून हे येथे येत आहे हे 1 आहे आणि ही ज्या घड्याळबद्दल आपण बोलत आहोत त्यामुळे हे 1 आहे तर हे घड्याळ आहे आणि इतर प्रकरण आहे हे 0 आहे म्हणून हे कार्य करीत नाही तर हे आहे हे AND गेट आउटपुट नेहमीच 0 असते OR गेट आउटपुट हे AND गेट आउटपुट घेईल तर हे घड्याळ विचारात असेल तर त्यावेळेस फ्लिप फ्लॉप सी करण्यासाठी आपणास हे क्यूडी सीद्वारे लोड केले जात आहे क्यूसी बीद्वारे फ्लिप फ्लॉप बी आणि क्यूबी द्वारे फ्लिप फ्लॉप ए मधून लोड होत आहे आणि क्यूए अंतिम आउटपुट म्हणून उपलब्ध आहे तर अशाच प्रकारे डावी शिफ्ट ऑपरेशन होते तर हे अंगभूत नाही परंतु ते त्या पद्धतीने कार्य करते तर आम्हाला रजिस्टरची कल्पना आली आणि आपल्याला समांतर इन समांतर आऊट आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे ज्या आपल्याला शिफ्ट रजिस्टर माहित आहेत जे आजच्या वर्गातील एसआयपीओ पीआयएसओ आणि एसआयएसओ तसेच मागील वर्ग तसेच युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर बनविणे तसेच आहे म्हणून गेल्या आठवड्यात आम्ही व्यक्तीविशिष्ट म्हणून फ्लिप फ्लॉप पाहिले आणि या दोन वर्गांमध्ये आम्ही त्यांना बायनरी माहिती संग्रहित करणारा गट म्हणून पाहिले आहे आणि या वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनसाठी कसे वाचावे आणि कसे लिहावे हे आम्ही पाहिले आहे आणि यासह आम्ही पुढच्या वर्गात जाऊ शिफ्ट रजिस्टरचे विनियोग शिफ्ट रजिस्टरचे इतर अनुप्रयोग पाहायला मिळतील धन्यवाद